तर आपण पुढच्या विषयावर प्रारंभ करीत आहोत जो प्रत्यक्षात इलेक्ट्रोमेकॅनिकल ऊर्जा रूपांतरण आहे आपण आतापर्यंत इलेक्ट्रिकल मशीनच्या बाबतीत जे पाहिले आहे ते ट्रान्सफॉर्मर आहे जे मुळात एक स्थिर मशीन आहे तेथे रोटेशन नाही हालचालींचा सहभाग नाही आणि यामुळेच हवेचे अंतर खूप कमी होते आणि जेव्हा हवेचे अंतर कमी होते तेव्हाच मॅग्नेटिझिंग करंट देखील साधारणपणे कमी असतो आपण याविषयी पूर्वी बोलत होतो तर ट्रान्सफॉर्मरच्या तुलनेत जर आपण फिरणारी मशीन किंवा ट्रान्सलेशनल मशीन असलेल्या इतर कोणत्याही हालचाली यंत्रणेकडे पाहिले तर त्या सर्व गोष्टींमध्ये स्थिर भाग आणि फिरणाऱ्या भागाच्या दरम्यान काही प्रमाणात हवेचे अंतर निश्चितच असणार आहे त्यामुळे निश्चितपणे जास्त प्रमाणात करंट मागेल जर फ्लक्सला हवेच्या अंतरातून वाहून जावे लागत असेल तर त्याला अधिक प्रवाहाची आवश्यकता असेल म्हणून नियम म्हणून कोणतीही हालचाल करणारी यंत्रणा नियमानुसार जास्त प्रमाणात मॅग्नेटिझिंग करंटची मागणी करेल म्हणून आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत जर आपण इलेक्ट्रिकल ते मेकॅनिकल एनर्जी रूपांतरण पाहिले तर त्यातील एक उदाहरण म्हणजे अॅक्ट्युएटर किंवा रिले अॅक्ट्युएटर म्हणजे काय जर मला असे म्हणायला हवे की माझ्याकडे अशी रचना आहे तर मी अनियंत्रितपणे अशी रचना घेणार आहे जे काहीसे असे असेल आणि मला हे आणखी अंतर पाहिजे आणि हे अंतर बंद करावे अशी माझी इच्छा आहे आणि हे अंतर साधारणपणे खूपच असणार नाही जर मला हे काही उत्तेजनावर बंद करावेसे वाटले असल्यास फक्त काही उत्तेजन ते अन्यथा बंद होऊ इच्छित नाही तर माझ्या जवळ एक हालचाल करणारा भाग आहे जो कदाचित बहुधा लोखंडापासून बनलेले असेल आणि हे कदाचित स्प्रिंगद्वारे कुठेतरी एका निश्चित फ्रेमशी जोडले जाईल हे एक इंडक्टन्स नाही कारण इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून आपल्याला नेहमी वाटते की ते एक इंडक्टन्स आहे आपण असे म्हणू शकता की हा एक स्प्रिंग आहे तो प्रेरक नाही स्प्रिंग कदाचित एखाद्या विशिष्ट वेळी लोखंडाचा हा तुकडा ठेवतो जो या विशिष्ट C आकाराच्या चुंबकापासून दूर आहे जर माझ्याकडे या C आकाराच्या चुंबकाच्या आसपास खरोखर एखादी गुंडाळी असेल आणि जर मी यामधून कदाचित एखादा प्रवाह चालू केला असेल तरच मी जेव्हा एखादा करंट पास करतो तेव्हाच C आकाराचे लोखंडी तुकडे चुंबकीय बनते आणि तो लोखंडाचा हा तुकडा आकर्षित करेल जर मी म्हणेन की हे देखील लोखंडाचे बनलेले आहे जे आकर्षित होईल म्हणून जर त्यास आकर्षित करायचे असेल तर एखाद्या प्रवाहाची क्रिया निरर्थक करण्यासाठी विद्युत् प्रवाह पुरेसा मजबूत असावा आणि स्प्रिंग यंत्रणेवर त्याचे वर्चस्व असले पाहिजे तरच ते त्यास खेचण्यास सक्षम असेल म्हणून सामान्यत हे अॅक्ट्युएटर म्हणून ओळखले जाते अॅक्ट्युएटर ही एक अशी यंत्रणा आहे ज्यामध्ये आपण किती करंट जात आहात यावर अवलंबून ट्रान्सलेशनल हालचाल होऊ शकते आणखी एक यंत्रणा एक चुंबकीय क्षेत्र तयार करणारी आहे तर ही मूलत इलेक्ट्रोमॅग्नेटिक अॅक्ट्युएशन यंत्रणा आहे याला कधी कधी रिले म्हणून देखील संबोधले जाते रिले विशेषत पॉवर सिस्टममधील काही संरक्षणात्मक वैशिष्ट्यांसाठी वापरली जाते उदाहरणार्थ जर माझ्याकडे विद्युत यंत्रणा असेल ज्यामध्ये 1000 A करंट वाहून नेले जाते जर करंट 1000 A पेक्षा जास्त गेले जर ते 1200 A वर गेले तर त्वरित संरक्षण यंत्रणेने कार्य केले पाहिजे कारण असे समजले पाहिजे की तेथे कुठेतरी ओव्हरलोड आहे काहीतरी कदाचित शॉर्ट सर्किट केले गेले आहे त्यामुळे सध्याचे रेखाचित्र खूपच जड आहे सध्याचे रेखांकन खूपच जड आहे आणि मला खात्री करून घ्यावी लागेल की कसे तरी सर्किट साफ झाले आहे म्हणून जोपर्यंत फॉल्ट साफ होत नाही तोपर्यंत मी त्या विशिष्ट लोडस पुन्हा सक्रिय करू शकत नाही ज्या क्षणी हे खूपच करंट जाणवते त्वरित काही स्विच उघडले पाहिजे जेणेकरून आपल्या घरात देखील तेच घडते आपण मुख्य पेटीमध्ये पाहिलेल्या बऱ्याच सर्किट ब्रेकर्सच्या बाबतीत सर्किट ब्रेकर सामान्यत ओव्हर करंट झाल्यावर कार्य करतात तर कोणत्याही खोल्यांमध्ये किंवा कोणत्याही भारात शॉर्ट सर्किट चिन्हे असल्यास ती त्वरित उघडेल तर तिथे सामान्यत रिले किंवा अक्टयुएटर मेकॅनिझम देखील होते ज्या क्षणी करंट एखाद्या विशिष्ट मूल्याच्या पलीकडे जाईल त्वरित चुंबकीय पुल बरेच काही होते ज्यामुळे काही स्विच उघडलेले असते किंवा काही स्विच बंद होते असे काहितरी घडते तर ही इलेक्ट्रोमॅग्नेट वापरुन ट्रान्सलेशनल मोशन किंवा रेषीय गतीची वैशिष्ट्ये आहेत परंतु आपण जे मुख्यत लक्ष केंद्रित करणार आहोत ते रोटेशनल यंत्रणेवर अवलंबून आहे आणि आपल्याला हे देखील समजले पाहिजे की या प्रकारचे अॅक्ट्युएटर किंवा रिले ही एक वेळ प्रक्रिया आहे कदाचित मला एकदा संरक्षणात्मक वैशिष्ट्याची आवश्यकता असल्यास ती प्रत्यक्षात परत आली तर पुन्हा ते रीसेट करावे लागेल चूक झाल्यावर आणखी एक वेळ येऊ शकेल तर ते पुन्हा कार्य करेल हे सतत उर्जा रूपांतरण नसते परंतु विद्युत किंवा यांत्रिक ते विद्युतीय ते यांत्रिक किंवा विद्युतीय ते इलेक्ट्रिक ते सतत ऊर्जा रूपांतरण यंत्रणा असते आपल्याकडे रोटेशनल मशीनमध्ये सतत ऊर्जा यंत्रणा कार्यरत आहे तर आपण जे विशेषत लक्ष केंद्रित करणार आहोत ते म्हणजे इलेक्ट्रिकल फिरती मशीन्स ज्यामध्ये खरंतर सतत उर्जा रूपांतरण यंत्रणा असेल हेच आपण या विशिष्ट कोर्समध्ये संपूर्णपणे पाहणार आहोत आतापर्यंत आपण ज्याबद्दल बोलत होतो ते फक्त एक स्थिर मशीन होते ट्रान्सफॉर्मर देखील एक मशीन आहे परंतु हे एक स्थिर मशीन आहे आपण आता काय पाहणार आहोत ते म्हणजे रोटेशनल मशीन मी एका बाजूला विद्युत उर्जा इनपुट घेऊ शकतो आणि हे माध्यमांद्वारे चुंबकीय पद्धतीने जात आहे कारण प्रत्यक्षात चुंबकीय माध्यम थेट कोणत्याही उर्जेसाठी हातभार लावणार नाही ते केवळ ऊर्जा आणि यांत्रिक ऊर्जा दरम्यान एक नाला म्हणून काम करते जर माझ्याकडे विद्युतीय ते यांत्रिक ऊर्जा रूपांतरण होत असेल तर शेवटी मी यांत्रिक उत्पादन घेईन आता हे माध्यमांद्वारे चुंबकीय पद्धतीने जात आहे म्हणून आपण याला प्रत्यक्षात मोटरिंग ऑपरेशन म्हणून संबोधू जेव्हा विद्युत ऊर्जा यांत्रिक उर्जेमध्ये रूपांतरित होते तेव्हा आपण त्यास मोटारिंग ऑपरेशन असे म्हणतो दुसरीकडे जर मी खरोखर इनपुट म्हणून यांत्रिक ऊर्जा देत आहे आणि आपल्याकडे माध्यमांद्वारे चुंबकाद्वारे आउटपुट म्हणून शेवटी विद्युत् उर्जा असेल तर आपण यास जनरेटर ऑपरेशन असे म्हणतो तर आपण त्या दोघांकडे पहात आहोत कृपया समजून घ्या की हेच मशीन एकतर मोटर म्हणून किंवा जनरेटर म्हणून काम करू शकते फक्त त्यास एकतर विद्युत उर्जा इनपुट किंवा यांत्रिक ऊर्जा इनपुट आवश्यक आहे परंतु मीडियाद्वारे एक चुंबक देखील असले पाहिजे जे निश्चितपणे उपस्थित असेल तर माध्यमांद्वारे चुंबक आपण जे शोधत आहोत ते विद्युत चुंबकाच्या रूपात असावे आणि आपण त्या सिस्टमला फील्ड सिस्टम म्हणून संबोधतो आणि जेथे मोटर असेल तर जिथे विद्युत ऊर्जा इनपुट म्हणून दिली जाते किंवा जिथून ती बाहेर आणली जाते तेथून आउटपुट जर ते जनरेटर असेल तर आपण त्या भागास आर्मेचर म्हणतो इलेक्ट्रिकल मशीनमध्ये विशेषतः आपल्याकडे दोन भाग असणार आहेत त्यापैकी एक आपण फिल्ड सिस्टम म्हणून ठेवणार आहोत ज्याला आपण आर्मेचर सिस्टम म्हणून म्हणतो आणि जेव्हा आपण फाइल केलेल्या सिस्टमकडे पहातो तेव्हा हा प्रत्यक्षात स्थिर भाग असू शकतो किंवा तो फिरता भाग असू शकतो काही हरकत नाही त्याच प्रकारे आर्मेचर स्थिर असू शकते आर्मेचर फिरत असू शकते मी कोणत्या प्रकारच्या यंत्रणेची रचना केली यावर अवलंबून आहे उदाहरणार्थ जर मी DC मशीनबद्दल बोलत आहे तर सहसा आपण पाहतो फील्ड सिस्टम स्टेटर आणि आर्मेचर सिस्टम रोटर असल्याचे दिसेल उदाहरणार्थ जेव्हा मी मुळात सिंक्रोनस मशीन पहात असतो ज्या गोष्टींबद्दल आपण कोर्सच्या शेवटी बोलणार आहोत तर रोटर फील्डमध्ये ठेवली जाईल आणि स्टॅटरमध्ये आर्मेचर ठेवला जाईल जरी ती इतर मार्गाने असली तरीही ती काही फरक पडत नाही परंतु लॉजिस्टिक्सच्या उद्देशाने सोयीसाठी आपण दोन वेगवेगळ्या यंत्रणा अशा दोन भिन्न भागांमध्ये व्यवस्थित ठेवण्याचा विचार करतो म्हणून माझ्याजवळ स्टेटरमध्ये फील्ड असणे किंवा रोटरमध्ये फील्ड असणे आवश्यक आहे असे घडण्याची गरज नाही खरं तर आमच्या मशीन प्रयोगशाळेत असलेल्या काही इलेक्ट्रिकल मशीन्स ज्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये आहेत ज्यामध्ये आपल्याकडे सिंक्रोनस आहे प्रत्यक्षात स्टेटरमध्ये फिल्ड सिस्टम असलेल्या मशीन्स आणि रोटरमध्ये आर्मेचर आणि ते अजूनही कार्य करते ही एक प्रयोगशाळा आहे म्हणून काहीही होते काही फरक पडत नाही आपण डिझाइन आणि त्यासारख्या गोष्टींचे ऑप्टिमायझेशन पाहणार नाही हे मूलतः दर्शविणे आवश्यक आहे की ते एकतर कार्य करेल हेच कारण आहे आपल्या इलेक्ट्रिकल मशीन्सच्या प्रश्नाचे तर सर्वप्रथम आपण असे म्हणूया की माझ्याकडे इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन सिस्टम आहे माझ्याकडे मुख्यतः तीन भाग पाहिल्या जातील एक म्हणजे विद्युत इनपुट जेव्हा जेव्हा मी विद्युतीय इनपुटबद्दल बोलत असतो त्याचा अर्थ असा होतो की माझ्याकडे काही विशिष्ट व्होल्टेज लागू आहे तेथे काही करंट वाहणे आवश्यक आहे यामुळे नक्कीच काही i2R नुकसान देखील होईल म्हणूनच इलेक्ट्रिकल इनपुट सिस्टममधील तोटा हा i2R तोटा होईल त्याचप्रमाणे मी जर माध्यमांद्वारे सामान्यपणे चुंबकीय पाहिले तर मला दिसेल की क्षेत्रातील उर्जेमध्येही काही प्रमाणात वाढ आहे आपल्याला माहित असलेली विद्युत ऊर्जा ही Vidt किंवा Eidt आहे जर मी बोलत आहे क्षेत्र ऊर्जेविषयी निश्चितपणे ते इंडक्टन्सशी संबंधित असावे म्हणून 12 Li2 सामान्यत आम्ही त्या क्षेत्राशी किंवा चुंबकीय क्षेत्राशी संबंधित उर्जा म्हणून बोलत आहोत परंतु त्याबरोबरच मला मुख्य तोटा देखील होऊ शकतो ज्याची चर्चा आपण आधीपासूनच ट्रान्सफॉर्मरमध्ये केली होती जे चुंबकीय क्षेत्रामुळे होते आणि मुख्य तोटा सामान्यतः केवळ मशीनशी संबंधित असेल जर मी पर्यायी प्रवाह बद्दल बोलत असेल तर आपण याबद्दल आधीच चर्चा केली आहे हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस जर आपणास पर्यायी चालू असेल तरच होईल अन्यथा आपल्याला तोटा होणार नाही आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी रूपांतरण प्रणालीचा एक भाग असणारी तिसरी उपप्रणाली म्हणजे यांत्रिक प्रणाली तर यांत्रिक यंत्रणेत पुन्हा तोटा होईल जसे वास्तविक घर्षण आणि वळण कोणत्याही दोन यांत्रिक प्रणालीसह हे दोन तोटे सामान्यत होणार आहेत घर्षण मला खात्री आहे की आपल्या सर्वांना माहित आहे विंडिज म्हणजे काय काही कल्पना विंडिज म्हणजे काय घर्षण आपल्या सर्वांना माहित आहे विंडिज म्हणजे काय विंडीज वाऱ्याशी संबंधित आहे म्हणून जर मी व्हॅक्यूममध्ये मशीन चालवत असेल तर मला या समस्येचा सामना करावा लागणार नाही परंतु दुर्दैवाने आपण व्हॅक्यूममध्ये मशीन चालवत नाही आपण हे नेहमी वातावरणात भरतो जे कदाचित हवेने भरलेले असेल जेव्हा मशीन फिरत असेल तेव्हा त्याला हवा आसपासची हवा निश्चितपणे विस्थापित करावी लागेल तर ती वायु मशीनच्या हालचालीला थोडा प्रतिकार देईल हवा किंवा वाऱ्याच्या अस्तित्वामुळे विंडीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारा आणि वेगाने फिरण्यासाठी प्रयत्न करत असल्यास हे अधिक होईल कारण मशीन वेगाने फिरण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे त्याला वारा अधिक विस्थापित करावा लागेल म्हणून तो फॅनसारखा आहे जेव्हा आपल्याकडे फॅन बरेच वेगाने फिरत असेल तेव्हा आपणास अधिक वारा मिळतो तर सामान्यत आपण पहात आहात की मशीन विशिष्ट वेगाने फिरत असते त्या वेगावर नेहमीच हा विशिष्ट विंडिज अवलंबून असतो जर ते कमी वेगाने फिरत असेल तर मशीनला भेडसावणाऱ्या विंडिजचे नुकसान कमी होईल जर ते जास्त वेगाने फिरत असेल तर आपणास दिसेल की विंडिजचे नुकसान जास्त आहे आणि सर्वसाधारणपणे अभिव्यक्तीने आपण विंडगेज म्हणू शकतो तोटा प्रत्यक्षात प्रमाणानुसार आहे जर मी हे टॉर्कच्या रूपात लिहिले तर T विंडिजचे मी असे म्हणतो आहे की टॉर्कचा तोटा हा विंडिज संबंधित आहे सामान्यत आपण वॅट्सच्या स्वरूपात झालेल्या नुकसानाबद्दल बोलतो परंतु येथे मी टॉर्कच्या रूपात त्याबद्दल बोलत आहे तर विंडिज तोटा ω२ किंवा वेग २ च्या प्रमाणात आहे म्हणून मी म्हणावे की विंडीजशी संबंधित उर्जा किंवा विंडीजशी संबंधित वीज तोटा ω3 प्रमाण असेल कारण T ω ही शक्ती म्हणजे काय म्हणून मी असे म्हणू शकतो की T विंडिजशी संबंधित ω2 च्या प्रमाणात असेल किंवा विंडीजशी संबंधित शक्ती ω3 च्या प्रमाणात असेल विद्यार्थी वाऱ्याचा वेग कुठे आहे प्रोफेसर वाऱ्याचा वेग कुठे आहे हे सांगायला हवे की मी मशीन फिरवत असलेल्या खोलीत आहे हे आपल्यास माहिती आहे वारा खरोखरच नाही आपणही तसेच पुढे जाण्याची अपेक्षा करत नाही हे जवळजवळ अद्याप आहे ज्यामुळे आपणास ω मिळेल फिरणाऱ्या गतीनुसार जे काही होईल ते ω होईल आपल्या तोट्याचे टॉर्क किंवा शक्ती कोणती आहे याची गणना करण्यासाठी जर आपण उदाहरणार्थ लिफ्टकडे पहात असाल तर कदाचित एक टॉवर म्हणा ज्यास 112 मजल्यासारखी विशाल उंची आहे तर कदाचित ते एका उंच भागात संपूर्ण उंचीवरुन जात असेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की वारा स्तंभातून फाडणे आणि नंतर जाणे आपल्याला अगदी माहित आहे की हे मॉडेल तयार करणे खूपच वास्तववादी असेल कारण आपल्याला पवन विंडीज प्रकारचे टॉर्क माहित आहे कारण ते वेग गतीच्या दुप्पट तुलनेत असेल ते कोणत्या वेगाने जात आहे कारण घर्षणाने नुकसान हे जे काही वेगवान आहे त्याचे थेट प्रमाण होणार नाही तर आपण मूलत दोन घटक पहात आहोत एक म्हणजे स्थिर घर्षण खरं तर घर्षण स्वतःच आपण वेगवेगळ्या गोष्टींकडे पहात आहोत चिकट घर्षण ω च्या प्रमाणात असेल स्थिर घर्षण अजिबात ω वर अवलंबून राहणार नाही तिसरा स्थिर घर्षण हा प्रारंभिक घर्षण घटक आहे जो हलविण्यासाठी आवश्यक असेल प्रारंभिक गती आणि तिसरा घटक विंडीज असेल आपण खरोखर सर्व घर्षण प्रमाणात एअरस्प्लीटींग खरोखर करायचे असल्यास आपल्याकडे तीन घटक आहेत चुंबकीय क्षेत्राच्या बाबतीत गळतीचा प्रवाह जर आपण गळती प्रवाहाबद्दल बोलत असाल तर चुंबकीय क्षेत्रात पहा ही वास्तविकता कोणत्याही विद्युत नुकसानापेक्षा व्होल्टेज ड्रॉपपेक्षा जास्त मोजली जाईल हे वीज तोट्यात मोजले जाणार नाही आपण प्रामुख्याने विजेच्या नुकसानीविषयी बोलत आहोत जर आपण लोहाच्या नुकसानाबद्दल बोलत असाल तर ते खरोखरच उर्जा आहे कारण तो उष्णतेमध्ये योगदान देईल तर गळती प्रवाह हीटिंगसाठी योगदान देत नाही तर ते केवळ व्होल्टेज ड्रॉपमध्ये जाईल ठीक आहे तर सामान्यपणे आपण हे लिहिले पाहिजे की जर ते मोटरिंग मेकॅनिझम आहे dWe जे थोड्या काळासाठी विद्युत उर्जा इनपुट आहे जे क्षेत्रातील उर्जेमध्ये जे काही वाढेल तसेच जे काही यांत्रिक उर्जामध्ये वाढणार आहे त्या समान असले पाहिजे अर्थात तोटा आपण सर्व तोटे समाविष्ट कराव्यात आणि हे मोटारसाठी खरे आहे कारण आपण इनपुट म्हणून विद्युत ऊर्जा देत आहोत जर मी हे जनरेटरसाठी लिहित असेल तर मला dwe dwf dwm तोटे असे लिहावे लागेल कारण जनरेटरच्या बाबतीत मी इनपुट म्हणून जे देत आहे ते म्हणजे मेकेनिकल एनर्जी आणि आऊटपुट म्हणजे विद्युत ऊर्जा आणि फील्ड एनर्जीमध्ये जी काही वाढ झाली आहे ती फक्त योगायोगाची आहे खरंच करण्याचा माझा हेतू नाही परंतु ते फक्त प्रासंगिक आहे मी क्षेत्रीय उर्जा वाढविण्यासाठी खरोखर प्रयत्न करणार नाही जे मला हवे आहे ते म्हणजे वास्तविकपणे यांत्रिक उर्जापासून इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण होय मला फील्ड उर्जा वाढविण्यात रस नाही परंतु जर हवेची दरी कमी होत असेल तर कदाचित प्रवाह वाढेल ज्यामुळे कदाचित माझी फील्ड उर्जा वाढेल किंवा घटेल जी केवळ योगायोगाची आहे यामुळे क्षेत्रीय उर्जेमध्ये विशेषत हेतुपुरस्सर कोणतीही वाढ होणार नाही मला ज्याची विशेष चिंता आहे ते या दोन आहेत आणि मी शक्य तितके नुकसान कमी करू इच्छितो बरोबर तर आपण या पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्वप्रथम आपण इलेक्ट्रिकल ते मेकॅनिकल एनर्जी रूपांतरण प्रक्रियेसाठी अभिव्यक्ती मिळवू शकू की नाही आपण शक्ती किंवा टॉर्कसाठी अभिव्यक्ती मिळवू शकू की नाही हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया आपण खरोखर ते कसे करत आहोत आपण या विशिष्ट अध्यायात ज्या गोष्टी करणार आहोत आपण मूलत विद्युतीय ते यांत्रिक किंवा यांत्रिक ते विद्युतीय ऊर्जा रूपांतरण कसे होते हे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि टॉर्क किंवा शक्तीसाठी आपल्याला अभिव्यक्ती मिळू शकेल जेणेकरुन आपण सक्षम होऊ नंतर त्याचा उपयोग करा तर मी सर्व प्रथम समान यंत्रणा घेऊ तर आपण सर्व प्रथम क्षेत्राची उर्जा काय हे अगदी स्पष्टपणे समजून घेत आहोत आम्हाला अद्याप फील्ड एनर्जी काय हे स्पष्टपणे कळले नाही आम्हाला माहित 12 Li2 एवढेच परंतु आम्ही खरोखर त्याचे प्रमाण कसे मोजणार आहोत आम्हाला हे तपासून पहायचे आहे ठीक आहे यासाठी मी पुन्हा कदाचित मी पूर्वी काढलेल्या यंत्रणेसारखीच यंत्रणा घेऊ या मी येथे C सारखे चित्र काढत आहे आणि मग कदाचित माझ्याकडे आणखी एक तुकडा असेल तेथे दोन तुकडे आहेत हे दोन्ही चुंबकीय किंवा फेरो चुंबकीय साहित्याने बनलेले आहेत आणि असे म्हणूया की हे एका फ्रेमशी जोडलेले आहे जे स्प्रिंग च्या माध्यमातून एक निश्चित फ्रेम आहे आता माझ्याजवळ येथे भोवती कुंडल होणार आहे जी सध्याच्या i सह ठीक होईल आणि प्रत्यक्षात जेव्हा मी व्होल्टेज V वापरत असतो तेव्हा प्रतिकार म्हणजे काय आणि इंडक्टन्स यावर अवलंबून माझ्याकडे करंट असेल उदाहरणार्थ ते DC असल्यास मी VR i थेट सांगू शकतो जर AC असेल तर मला नक्कीच इंडक्टन्स ड्रॉप देखील घेणार आहे आणि दुसरीकडे प्रेरित EMF e असेल तेच प्रेरित EMF आहे आता असे समजावे की अंतर म्हणजे x सारखे काहीतरी आहे हे अंतर आहे x एअरच्या अंतराच्या रूपात माझ्याकडे आहे ठीक आहे जेव्हा प्रत्यक्षात प्रवाह वाहत नव्हता तरीही कदाचित माझ्याकडे x चे अंतर असू शकते आणि जेव्हा प्रवाह वाहतो जर विद्युत् प्रवाह पुरेसे नसेल तर मी अजूनही ते अंतर x म्हणून राखले आहे कारण स्प्रिंग जात आहे आपल्याला ते आवडेल की नाही हे त्या विशिष्ट ठिकाणी ठेवा प्रवाह कसा वाढत आहे किंवा मी Nø कसे लिहू शकते ते कसे वाढत आहे एकतर ते ठीक आहे N ही वळणांची संख्या आहे म्हणून मी वळणांच्या संख्येद्वारे फ्लक्सचे गुणाकार करीत आहे आणि मी त्यास λ संबोधित करत आहे कारण आपण सामान्यपणे लिहितो N dødt e तर मी Nø म्हणून λ असे लिहित आहे आणि मी याला फ्लक्स लिंकेज म्हणतो हा चुंबकीय मार्ग किती वेळा आपल्याशी दुवा साधत आहे तर मी म्हणून Nø असे संबोधित करत आहे जर मी हे कथानक ठरविले तर मुळात हे मला ठाऊक आहे की माझ्याकडे असलेले करंट जितके मी वाढवितो ते वाढेल आणि ते काही संपृक्ततेपर्यंत पोचेल सामान्यत हे आपल्या मॅग्निटायझेशन वैशिष्ट्ये आहेत जर मी x अधिक मोठे आणि मोठे असण्याबद्दल बोलत असेल तर हे अंतर मोठे आणि मोठे आहे अगदी स्पष्टपणे ते स्वतःला मोठ्या आणि मोठ्या हवेच्या दराकडे जात आहे आणि हवेच्या अंतरावरील रिलक्टंन्स लोखंडाच्या मार्गावरील रिलक्टंन्स ज्यावर अवलंबून असेल त्या वर अधिराज्य गाजवेल तर हे अधिकाधिक रेखीय होईल जर माझ्याकडे हवेतील अंतर जास्त असेल तर माझ्याकडे अधिकाधिक रेषेची वैशिष्ट्ये असतील जर माझ्याकडे हवेचे अंतर कमी असेल तर लोखंडाच्या चित्रामध्ये येण्यामुळे आणि ज्यांची रिलक्टंन्स वरचढ आहे याचा मला जास्त प्रमाणात रेषेचे वैशिष्ट्य मिळेल ते पहा म्हणून जर हवेची अंतर कमी असेल तर मी ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत जे पाहिले त्यासारखे अत्यंत रेखीय मॅग्नेटिझेशन वैशिष्ट्ये मी घेणार आहे हे असेच होणार आहे मी विद्युत उर्जा इनपुट म्हणून काय देत आहे ते मला पहाण्याचा प्रयत्न करू द्या ते सोडले जाईल कारण मी i2R नुकसानीचा दुरुपयोग करीत आहे हे मला अजिबात लक्षात घेण्याची इच्छा नाही i2R तोटा कोणत्याही ऊर्जेच्या रूपांतरणाकडे जात नाही हे केवळ उष्णतेच्या स्वरूपात नष्ट होते तर प्रेरित प्रेरणा म्हणून जे बाहेर पडते आणि ते अनिवार्यपणे इंडक्टन्सच्या दिशेने होते ते कॉइलच्या इंडक्टन्सच्या दिशेने जाते म्हणून मी eidt विद्युत ऊर्जा इनपुट असे लिहित आहे मी यांत्रिक स्वरूपात किंवा इतर नुकसानांमधील इतर सर्व नुकसानींकडे दुर्लक्ष केल्यास मी dwe dwf असे लिहिले पाहिजे जे आम्ही हे आधीचे प्लस dwM लिहिले आहे तोट्याकडे मी दुर्लक्ष करीत आहे म्हणून मी नुकसानीचे लिखाण अजिबात करत नाही तर हे प्रत्यक्षात मेकॅनिकल आउटपुट आहे आणि हे फील्ड एनर्जी किंवा फील्ड एनर्जीमध्ये वाढ आहे मी आतापर्यंतच्या कोणत्याही हालचालींबद्दल खरंच उल्लेख केलेला नाही कारण सध्याच्या वेळेस करंट पुरेश्या प्रमाणात माहिती नाही म्हणून तो लोखंडाचा दुसरा तुकडा आकर्षित करण्यास सक्षम नव्हता म्हणून कोणतीही हालचाल नव्हती म्हणून जर मी हालचाल नसताना यांत्रिक ऊर्जा उत्पादन किती आहे हे पाहिले तर हालचाली नसताना हे शून्य होईल म्हणून मी जे काही पुरवठा केले ते क्षेत्राची उर्जा वाढवण्याच्या दिशेने गेली हेच ते दर्शवित आहे बरोबर जर मी दिलेली कोणतीही यांत्रिक उत्पादन माझ्याकडे दिली नाही तर विद्युत उर्जेचे इनपुट म्हणून eidt जे काही दिले गेले आहे जे संपूर्णपणे प्रत्यक्षात तयार करण्याच्या दिशेने गेले आहे ज्यामुळे आपल्याला केवळ फील्ड उर्जा माहित आहे तर मी असे म्हणत आहे की eidt ते चुकून माझे बनते dwf आणि e तर ते सर्व नंतर ddt म्हणून मी हे लिहिण्यास सक्षम असावे ddt idt तर हे मला मूलत idλ देईल त्यामुळे कोणत्याही हालचाली नसतानाही idλ मला थोडयाश्या कालावधीसाठी एकत्रित केलेली फील्ड एनर्जी थेट देते मी फक्त हे सांगण्यासाठी की जर मी i चे विशिष्ट मूल्य पहात असेल आणि जर मी λ मधील थोडासा फरक पाहत असेल तर ही पट्टी मला वक्र च्या डाव्या बाजूला असलेल्या स्ट्रिपच्या खाली मॅग्नेटिझेशन वैशिष्ट्य क्षेत्र देते हे मला जे dwf देणार आहे तर क्षेत्रीय उर्जा म्हणजेच 01i d अभिव्यक्तीद्वारे दिली गेली आहे कदाचित मला संपूर्ण चुंबकीय सर्किटच्या विशिष्ट स्थानावर कोणतीही हालचाल दिसली नाही मी 01i d म्हणजेच मला असे म्हणायला सक्षम असले पाहिजे मला फील्ड उर्जा मिळविण्यात सक्षम होईल म्हणून उदाहरणार्थ मी येथे एक विशिष्ट λ मूल्य पहात आहे कदाचित हे λ1 म्हणू द्या मी λ1 फ्लक्स लिंकेजवर wf प्राप्त करण्यास सक्षम असावे कारण हे चुंबकीय वैशिष्ट्य शून्य ते λ1 idλ पर्यंत असेल λ1 च्या फ्लक्स लिंकेजपर्यंत पोहोचल्यावर त्या विशिष्ट चुंबकीय सर्किटशी संबंधित फील्ड एनर्जी काय आहे हे मला देईल म्हणून मी हे पुन्हा चुंबकीय सर्किट प्रमाणात व्यक्त करू शकतो माझ्याकडे दोन विशिष्ट चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आहे आपण कोरशी संबंधित आणि हवेच्या अंतराशी निगडीत असे म्हणू या पुन्हा चुंबकीय सर्किट पाहण्याचा प्रयत्न करूया या चुंबकीय क्षेत्र ओळी याप्रमाणे वाहतील अशाच प्रकारे वाहतील आणि नंतर याप्रमाणे वाहतील आणि परत येतील जर मी सरासरी लांबी घेतली तर मी असे म्हटले पाहिजे की lc जास्त आहे कारण lc मध्ये ही सर्व लांबी आणि हे सर्व लांबी आणि हे सर्व लांबी आणि ही लांबी असते फेरो मॅग्नेटिक कोअरशी संबंधित सर्व अंतराची लांबी फक्त इतकी आहे हे lg आहे हे आणखी एक lg आहे तेच आहे मी खरोखर अंतर कमी केले खरोखर लहान असेल तर वास्तविक कोर लांबी खूपच मोठी असणार आहे तर संपूर्ण चुंबकीय सर्किटची लांबी lclg आहे कदाचित मी करू शकतो याला lg2 म्हणून संबोधित करा आणि हे देखील आहे एकत्र ते lg2 बनते तर मी हे लिहायला सक्षम असावे जर मी या प्रकरणात MMF कडे पाहण्याचा प्रयत्न केला तर हे MMF Ni असेल जी Hglg Hclc असेल हे या चुंबकीय सर्किटशी संबंधित असलेल्या या वेळी या टप्प्यावर एकूण MMF आहे तर मी सक्षम असणे आवश्यक आहे आता मी मॅग्नेटिक सर्किट पॅरामीटर्सच्या दृष्टीने i d व्यक्त करू इच्छित आहे म्हणूनच मी यातून जात आहे ठीक आहे मी मुळातच बरोबर आहे हे लिहू शकतो कारण मी आधीच Ni Hclc Hglg लिहिले आहे म्हणून i HclcN HglgN लिहू शकतो तर मी येथे बदलण्यास सक्षम असावे जेणेकरुन मला ते पुन्हा लिहावे लागणार नाही पण मला साठी dλ लिहू द्या सर्व प्रथम आपण λ Nø लिहिले हे NBA म्हणून लिहा जिथे क्षेत्र A आहे हे कोरच्या क्रॉस सेक्शनचे क्षेत्र आहे मी फ्रीनजिंग कडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून मी असे गृहित धरत आहे की क्रॉस सेक्शनचे क्षेत्र सर्वत्र समान आहे ठीक आहे तर हे A आहे म्हणून NBA म्हणून जर मी लिहिले तर मी असे गृहीत धरले की क्षेत्र स्थिर आहे त्याला विकृत रूप नाही NAdB मी हे लिहिण्यास सक्षम असावे म्हणून मी हा idλ लिहायला पाहिजे सर्व प्रथम i हा HclcN dλ सह बदलले आहे कदाचित हे NAdB असेल तो पहिला भाग आहे आणि दुसरा भाग HglgN dNAdB होणार आहे तर मी हे असे लिहायला सक्षम असावे मी समजू शकतो की मी ज्या कोरेसाठी शोधत आहे त्या लिहिण्यास सक्षम असावे फ्लक्सची घनता सर्व प्रथम मी हे रद्द करू या आणि A गुणाकार lc मध्ये मी कोरचा खंड म्हणून लिहू शकतो आणि मी हे N लिहिण्यास सक्षम असावे आणि ही N रद्द झाली आहे A चा Ng द्वारे गुणाकार मी हवेच्या अंतराची मात्रा लिहितो तर मी म्हणू शकतो की wf जे idλ च्या बरोबरीचे असेल या प्रकरणात Hc असेल जे काही फ्लक्स डेंसिटी B असेल मी विभाजित केल्यामुळे बहुदा µ कोरच्या µ कोरचे म्हणू शकतो आणि मी बहुगुणित लिहिण्यास सक्षम असावे कदाचित dB द्वारे आणि किंवा मी ते Hc असल्याने ठेवू शकतो परंतु मी त्यास Bµc ने नुकतीच बदलली आहे आणि पुढचे एक मी ते Bµ0 dB म्हणून लिहू शकते अर्थात येथे संपूर्ण गोष्ट निश्चितपणे मला येथे कोरच्या व्हॉल्यूमने गुणाकार करायची आहे आणि मला हवेच्या अंतराच्या भागासह हे गुणाकार करायचे आहे आता मी हे निश्चितपणे लिहू शकतो की हे B2µ0 आहे जेव्हा मी आपल्यास फ्लक्सच्या घनतेचा संपूर्ण प्रदेश जाणतो तेव्हा त्यास एकत्रित करते तेव्हा मी हे लिहीण्यास सक्षम असावे हवेच्या अंतराचे B22µ0 x व्हॉल्यूम येथे मला कदाचित B22µc मिळेल परंतु कृपया लक्षात घ्या की µ0 च्या तुलनेत µc बरेच जास्त असेल तर लोहाच्या कोरशी निगडित क्षेत्रातील उर्जेच्या तुलनेत हवेच्या अंतराशी संबंधित फील्ड उर्जा जास्त असेल कारण हवेतील अंतर वाढवण्यासाठी लोह कोरच्या बाबतीत काय घडले असेल त्या तुलनेत मला जास्त प्रमाणात विद्युतप्रवाह आणि विद्युत् पंप आवश्यक आहे होय आपल्याला व्हॉल्यूमद्वारे देखील गुणाकार करावे लागेल परंतु हवेच्या अंतराशी निगडीत एकूण उर्जा जरी मी पाहिली तरी जरी व्हॉल्यूम खरोखरच लहान आहे सामान्यत हवेच्या अंतराशी संबंधित उर्जा लोह कोर संबंधित असलेल्या उर्जेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे येथे मी सहमत आहे की लोह कोरचे प्रमाण येथे जास्त आहे यात काही शंका नाही परंतु सामान्य फेरो मॅग्नेटिक कोरच्या तुलनेत हवेच्या अंतरासाठी पारगम्यता खरोखरच लहान आहे याकडे दुर्लक्ष करण्याकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष होते जे योग्य नाही जर आपल्याला योग्य आकडेमोडी हव्या असतील तर लोखंडी भागामध्ये साठलेली उर्जादेखील बरीच मोठी आहे हे आपण पाहतो तेव्हा दोन प्रकारचे दृष्टिकोन आपण घेत असतो जरी बहुतेक वेळा गणनेत आपण लोखंडाच्या भागामध्ये साचलेली उर्जा खरोखरच नगण्य असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि बहुतेक प्रकरणांमध्ये ती नगण्यच राहिली तरच याकडे आपण दुर्लक्ष करतो हे खरे आहे पण आम्ही मुळात एक अभिव्यक्ती मिळाली आहे B22µ0 हवेच्या अंतराशी संबंधित उर्जा म्हणून प्रदान केलेले मला आधीपासूनच फ्लक्स घनता दिले गेले आहे आणि जर मला कोरचे व्हॉल्यूम माहित असेल तर मी हवेच्या अंतराचे प्रमाण गुणाकार करेल मी हे हवेच्या अंतराच्या खंडाने गुणाकार करीन तर हे मूलत क्षेत्रीय उर्जा हवेच्या अंतराशी निगडित आहे idλ खरोखर क्षेत्रीय उर्जेसाठी सर्वकाळ अभिव्यक्ती करत नाही जोपर्यंत मी यांत्रिक हालचाली शून्य नसताना बघत नाही जर ते शून्य असेल तर idλ हे ऊर्जा क्षेत्रासाठी अभिव्यक्ती असू शकते म्हणून आता या क्षेत्राच्या उर्जेसाठी आपल्याकडे अभिव्यक्ती मिळाली आहे मी सह ऊर्जाको एनर्जी नावाची आणखी एक संज्ञा देणार आहे ज्याचे कोणतेही भौतिक महत्त्व नाही कारण आपण त्या शल्यचिकित्साचा वापर देखील करणार आहोत तर आपण सह ऊर्जाको एनर्जी काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूया एकदा आम्हाला फील्ड एनर्जी सहऊर्जा को एनर्जी आणि इलेक्ट्रिकल इनपुट काय आहे हे समजल्यानंतर आपल्यासाठी टॉर्क किंवा शक्तीबद्दलचे अभिव्यक्ती मिळवणे सोपे होईल म्हणूनच मी प्रथम या अटींचा परिचय देत आहे आणि पी सेन यांच्या दृष्टिकोनाचे मी अगदी तंतोतंत अनुसरण करीत आहे तर कृपया यावर एक कटाक्ष टाका की आपल्याला अद्याप संभ्रम येत असल्यास तो कमीतकमी काही प्रमाणात स्पष्टीकरण देईल तर असे म्हणूया की माझ्याकडे असे चुंबकीयकरण वैशिष्ट्य आहे हे स्पष्टपणे सूचित करते की मी लोह कोरसाठी मॅग्नेटायझेशन वैशिष्ट्ये आणि काही हवेच्या अंतरासह रेखांकन करीत आहे जर हे मोठ्या प्रमाणात हवेच्या अंतराशी संबंधित असेल तर ते रेषात्मक असावे जर मी हवेची दरी आणखी कमी केली तर ती पुढे आणि पुढे रेषात्मकतेकडे जाईल तर हे हवेचे अंतर मोठे आहे किंवा प्रामुख्याने आपण हवेतील अंतर पाहत आहोत येथे हवेची दरी कमी आहे आणि जे आम्ही रेखाटत आहोत ते नक्कीच i विरुद्ध λ आहे आता मी पूर्णपणे बदलले आहे λ मी लिहित नाही ø कारण मी सर्व वेळ वळवून संख्येने गुणाकार करीत आहे म्हणून फील्ड एनर्जी म्हणून मला जे काही मिळते तीच ही वैशिष्ट्ये असणार आहेत मी मुळात या भागाबद्दल बोलत आहे दिलेल्या हवेच्या अंतरासाठी मी या भागास फील्ड एनर्जी म्हणून म्हणतो ठीक आहे जे काही शिल्लक आहे ते मी प्रत्यक्षात म्हटल्यास λi आहे हाच मुद्दा आपण लिहित आहोत हा i आहे λ तो बिंदू i λ जर मी i आणि λ एकत्रित गुणाकार करतो तर मला आयताचे संपूर्ण क्षेत्र मिळेल तर λi फील्ड एनर्जी मी त्याला सहऊर्जाको एनर्जी असे म्हणतो मी जे करण्याचा प्रयत्न करीत आहे तो म्हणजे आयताचे क्षेत्रफळ शोधणे λi आणि λi फील्ड एनर्जी जे प्रत्यक्षात वक्रावरील λ अक्ष असलेल्या क्षेत्राचे क्षेत्र आहे जे काही शिल्लक आहे त्याला मी सहऊर्जाको एनर्जी म्हणतो तर या विशिष्ट अर्थाने मी हा भाग पूर्णपणे सहऊर्जाको एनर्जी म्हणून घेईन बरोबर कृपया लक्षात घ्या की जेव्हा माझ्याकडे अ रेषात्मकता असते तेव्हा सह ऊर्जा ही क्षेत्रातील ऊर्जेपेक्षा जास्त असते कृपया लक्षात घ्या की हा एक उत्तल वक्र आहे ज्यायोगे मी हा भाग घेणार आहे जो प्रत्यक्षात सहऊर्जा को एनर्जी आहे त्यामुळे सहऊर्जा को एनर्जीहे क्षेत्रातील उर्जेपेक्षा जे काही मोठे आहे तेच होते जर माझ्याकडे असा रेखीय आलेख असेल तर मी हा आयत आहे आणि ही ओळ मला जे मिळाली ते आपल्याला माहित आहे की या क्षेत्राला दोन भागांमध्ये विभाजित केले जाईल ज्यामुळे मला ऊर्जा मिळेल ही माझी सहऊर्जा को एनर्जी आहे आणि λ विरुद्ध i हा कथानक आहे आणि हे एक रेषात्मक वक्र रेषात्मक चुंबकीय वैशिष्ट्य आहे माझ्याकडे जे आहे ते म्हणजे रेषात्मक चुंबकीयकरण वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे मी यास wf म्हणून wf1 म्हणून संबोधत असेन तर मी रेषीय मॅग्निटायझेशन वैशिष्ट्याबद्दल बोलत असल्यास wf wf1 आहे म्हणून आम्ही जाणीवपूर्वक सहऊर्जाको एनर्जीची शब्दावली सादर करीत आहोत जेणेकरून आपण एखाद्या चळवळीची पुढील घटना समजून घेण्यास सक्षम होऊ की आपण सहऊर्जाको एनर्जीकिंवा उर्जाच्या बाबतीत शक्ती किंवा टॉर्क व्यक्त करण्यास सक्षम होऊ आम्हाला ते तपासायचे आहे म्हणूनच मी सह उर्जेची ही विशिष्ट शब्दावली सादर केली आहे सह उर्जेचे कोणतेही भौतिक महत्त्व नाही परंतु कोणत्याही चळवळीच्या अनुपस्थितीत आपण id कसे लिहिले त्याप्रमाणे आपण 𝜆diम्हणून लिहिण्याचा प्रयत्न करू शकता आपण लिहिले ∫𝑖𝑑𝜆 खरे तर ते फील्ड उर्जा होते म्हणून मी ∫𝜆𝑑i लिहायला सक्षम होईल हे सहऊर्जाको एनर्जी म्हणून तर मी पुन्हा कोणत्याही हालचालींच्या अनुपस्थितीत लिहू शकतो wf ∫𝑖𝑑𝜆 wf1 ∫𝜆𝑑i परंतु आम्ही आतापर्यंत कोणत्याही हालचालींबद्दल बोलत नाही आहोत आता आपण अशा एका प्रकरणात स्थलांतर करणार आहोत जिथे हालचाल सुरू आहे तर मी असे म्हणतो की मी तीच रचना घेतो तर हा C आकाराचा एक चुंबक आहे आणि मला आणखी एक जंगम हालचाल सक्षमmovable भाग मिळेल हा जंगम भाग स्थिर आहे कारण तो स्प्रिंग आहे जो त्यास फ्रेमशी जोडत आहे आणि आपण हे सांगू शकाल की माझ्याकडे हे अंतर आहे x1 ठीक आहे आता मी येथे करंट पाठवणार आहे तर असे म्हणू या की मी हालचाली चालू करणार आहे कारण काही हालचाली चालू आहेत पण तरीही स्प्रिंग त्या घटनेने घट्ट धरून आहे तर x1 वरून कदाचित ते x2 च्या अंतरावर जाऊ शकते जे मूळ x1 पेक्षा कमी आहे म्हणून ते आकर्षित झाले आहे तरीही वास्तविक C आकाराच्या चुंबकाच्या पुढील भागावर त्याचा धक्का लागलेला नाही म्हणूनच ते अद्याप हलविण्याच्या प्रक्रियेत आहे तर कदाचित हे कदाचित मी x2 च्या अंतरावर जात आहे मूलतः हे आता x1 होते आता ते x2 आहे जेणेकरून ते माझ्या C आकाराच्या फ्रेम C आकाराच्या चुंबकाकडे जे काही आहे त्याकडे किंचित सरकले आहे म्हणून मी खरंच रेखाटण्याचा प्रयत्न केल्यास या दोन अंतरासाठी पुन्हा मॅग्निटायझेशन वैशिष्ट्ये हे i आहे हे 𝜆 आहे माझ्याकडे कदाचित अशी पहिली मॅग्निटायझेशन वैशिष्ट्ये असतील दुसरे मॅग्निटायझेशन वैशिष्ट्ये काही प्रमाणात अशी असतील तर हे x1 च्या अनुरुप आहे हे x2 च्या अनुरुप आहे कारण जेव्हा अंतर कमी होते तेव्हा माझ्याकडे निश्चितपणे चुंबकीय क्षेत्र किंवा जास्त चुंबकीय प्रवाह असणे आवश्यक आहे कारण अनिश्चितता कमी झाली आहे तर हे असेच घडणार आहे म्हणून जर मी हे O असे म्हणालो तर मला कदाचित एखाद्या विशिष्ट करंट एखाद्या विशिष्ट करंट मला लिहू द्या i मी व्होल्टेज बदलत नाही आहे म्हणून मी हालचाली खरोखर हळू हळू केल्यास किंवा हालचाली अगदी हळूहळू होत असल्यास प्रत्येक टप्प्यावर करंट त्याचे स्थिर मूल्य गाठले असते जे आहे कुंडल प्रतिकार काहीही असो कृपया निश्चितपणे समजून घ्या की त्यादरम्यान तात्पुरता बदल होईल कारण इंडक्टॅन्स बदलत आहे कारण आपली अंतर बदलल्यास इंडक्टन्स बदलेल तर प्रत्येक क्षणी आपल्यास एक क्षणिक प्रतिसाद मिळेल आपण RL सर्किट प्रतिसादाचा अभ्यास केला आहे जर इंडक्टन्स बदलत असेल तर वर्तमान बदलेल परंतु स्थिर प्रवाह असेल